हे असे मी इथे केलेले आहे तर पहिल्या टर्ममध्ये मध्ये इन्सिडेंट फिल्ड आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये इन्सिडेंट फिल्ड नाहीये आणि आपण आता हीच समस्या सोडवण्यासाठी इच्छुक आहोत आपला पूर्णतः उद्देश तोच होता मला ही filed सर्वत्र पाहिजे आहे ही field सर्वत्र शोधण्यासाठी मला इथे ह्या terms पाहणे गरजेचे आहे जसे की ∇ϕ1 आणि ϕ1 मी इथे गृहीत धरले की g1 आणि ∇g1 प्रयत्नानंतर अधिक कॅल्क्युलेट केलेली आहे आता साठी ते आपण तसेच ठेवूया तर मला हे प्रश्न हे सोडवावे लागतील जर मी हे प्रश्न सोडवले तर ही filed सगळीकडे आहे हे आपण कसे शोधणार काय हे equations मला सांगू शकतील ही filed सगळीकडे आहे ते विद्यार्थी हो कोणत्याही एखाद्या ठिकाणी म्हणजे Arbitary location ला ϕ1आणि ϕ2 कुठे आहे ते तिथेच आहे का बॉण्ड्री boundary वर आहेत विद्यार्थी बॉण्ड्री ते फक्त बॉण्ड्री वर आहे समजा आपण हे समीकरण सोडवले तर ते कसे उपयोगी ठरेल आता इथे एक गम्मत बघा मी जर खूप चांगलं गणित वापरून हा प्रश्न सोडवला तर काय माझा उद्देश पूर्ण होतो का ही filed सगळीकडे आहे हे शोधणे हा माझा उद्देश होता Volume integral कडे जाऊन बघा जिथून आपण सुरुवात केली होती म्हणजे वायर वरचे करंट डिस्ट्रीब्यूशन तिथे आपण सुरुवातीला काय केले होते आपण सर्वप्रथम चार्ज डेन्सिटी ऱ्हो शोधले होते आणि कशामध्ये तरी हे substitute करून filed potential शोधले होते तर तुमचं hint असा आहे की हे समीकरणे लिहिण्यासाठी कोणते सिद्धांत वापरावे लागतील आणि आपण दोन सिद्धांत बद्दल यापूर्वी बघितले आहे पहिला हुयजन सिद्धांत Huygen's Principle आणि दुसरा होता एक्सटीनकॅशन सिद्धांत वरचे दोन समीकरणे कोणत्या सिद्धांताचे होते विद्यार्थी एक्सटीनकॅशन एक्सटीनकॅशन सिद्धांत तर मग आपण काय नाही वापरल विद्यार्थी हुयजन आपण हुयजन सिद्धांत वापरलाच नाही आपण फक्त एक्सटीनकॅशन सिद्धांत लिहिला तर आपण आपल्या experssions कडे वळूयात मी सगळ्यात खालचे दोन equations हा आणि हा वापरणार आहे तर आता तुम्ही सांगू शकता का समजा मी ϕ1 आणि ∇ϕ1 साठी समीकरण सोडवले तर मला ही filed सगळीकडे आहे हे कसे सापडेल विद्यार्थी हुयजनचे सिद्धांत हुयजन सिद्धांत वापरू कारण एकदा का हे शोधले तर ह्या सिद्धांता वरून असे कळेल की ϕ2 सगळीकडे आहे तसेच ϕ1 देखील सगळीकडे आहे तर Integral equation मध्ये नेहमी मी 2 steps पद्दत असतात पहिली तर intermediate variable काढणे त्या केसमध्ये वायरची charge density काढणे होते आणि या केस मध्ये हे ϕ1 ∇ϕ1 ϕ2 ∇ϕ2 बॉण्ड्री वर आहे आणि हुयजन सिद्धांत मध्ये घेऊन हे ठरवू शकतो ही filed सगळीकडे आहे तर तुमच्या मनामध्ये ते नेहमी मी उच्च दर्जाचे पिक्चर असणे गरजेचे आहे आणि आपण तीच रणनीति वापरत आहोत अन्यथा गणितात हरवणे फारच सोपे असते बरोबर तर हे एक्सटीनकॅशन सिद्धांत आहे हे मी आधीच सांगितले आहे आता मला सांगा ह्या दोन्ही समीकरणात किती variables आहेत अजून मला काय माहिती नाही विद्यार्थी ø1 फाय वन मला फाय वन माहिती नाही अजून काही विद्यार्थी ø2 फाय टू फाय टू अजून काही विद्यार्थी ग्रॅड फाय मला आणि माहित नाहीये तुम्हाला असे वाटत असेल की मला जर फाय वन माहित असेल तर मी शोधू शकतो पण खरे तर तसे काही होणार नाही कारण आपण असे गृहीत धरूयात की त्यात समीकरणात नाहीये फक्त फाय आहे आपण हे पाहिले आहे integral इक्वेशन मध्ये हे जर एखादा unknown variable असेल तर ते समीकरण सोडविण्याची हे वेगळी पद्धत आहे आणि ती कोणती आहे Discretizing करून सोडवले तर मला फाय भेटतील बरोबर पण ते तुम्हाला कोणत्या form मध्ये मिळेल ऍनालीटीकल कि न्यूमेरिकॅल विद्यार्थी न्यूमेरिकॅल त्याच्यातून तुम्हाला बरेच अंक भेटले तर मला सांगा तुम्हाला नेमके ग्रॅड फाय कसे भेटेल तुम्हाला ते नाही भेटणार बरोबर तर grad phi 1 dot n hat हा तुमचा खरा दुसरा वेरिएबल दिसतो मी एकापासून दुसऱ्याला derive करू शकतो आणि ते खरे असेल जर मला phy वन हा फंक्शन म्हणून असेल तर मी त्याचे gradient घेऊ शकतो पण ते मला फंक्शन म्हणून नाही भेटते तर तिथे 4 variables आहेत असे दिसते आणि किती समिकरण असतील विद्यार्थी 2 दोन दोन समीकरणे इथे काहीतरी गडबड दिसते मी दोन समीकरणातून चार व्हेरिएबल नाही सोडवू शकणार पण मी जे तुम्हाला सांगितले होते boundary conditions बद्दल आपण आतापर्यंत वापरल्याच नाहीत बरोबर तर मग मला सांगा इलेक्ट्रोमॅग्नेटिकस मध्ये boundary conditions म्हणजे काय ह्याचा आपण अभ्यास केला होता सोप्या boundary conditions विद्यार्थी E टँजेन्शियल जो पर्यन्त pure surface currents नाहीयेत तो पर्यन्त E tangential fields आणि H tangential fields ह्या संरक्षित असतील ह्या समस्येमध्ये कोणत्या प्रकारचे pure surface current नाही कारण मी तुम्हाला असे म्हण्टलेच नाही की तो एक pure metallic object होता वेळ ५ २६ पाहणे एक dielectric object सारखा जसा कि एक लाकडाचा तुकडा किंवा तत्सम काहीतरी तर मला माहित आहे कि इथे physically कोणताच surface current नाही तर Etan1 Etan2 आपण असे लिहूया आणि दुसरे समीकरण दुसरे boundary conditions आहे इथे दोन boundary कंडिशन्स आहेत विद्यार्थी सर विधार्थी आपण इथे असे म्हणू शकतो का कि हि scattered field object volume V2 पासून येत आहे विधार्थी म्हणजे ती स्वतः penetrating नाही करत का नाही तसे नाही ती नक्कीच penetrating आहे त्याच्या dielectric object पासून त्याच्या मध्ये काही प्रमाणात पेरमिटीव्हिटी आहे तर हि इंसिडेन्ट फील्ड त्या object मध्ये जाईल काही प्रमाणात ती surface वरून स्कॅटर होईल आणि काही प्रमाणात ती मध्ये जाऊन reemerge होईल हि एका प्रकारची क्लिष्ठ म्हणजे कॉम्प्लिकेटेड परिस्थिती आहे तर ते तसे नाही जर माझ्याकडे परिपूर्ण असे धातूचे म्हणजे perfect metallic object असेल तर ती फील्ड फक्त बाउन्स होईल ते म्हणजे त्याची एक विशेष केस असेल मी जर ह्या एप्सिलॉनच्या conductivity ला इन्फिनिटी कडे घेऊन गेलो तर मला impenetrable object चे relation मिळेल पण आता सध्या आपण penetrable object चाच विचार करत आहोत ते एक dielectric आहे त्याला एक real किंवा imaginary पार्ट आहेत तर आपण पहिले समीकरण घेऊयात तर मी हे परत इथे draw करतो हे V2 आहे आणि हा इथे करंट source आहे तर आपण इथे कोणते assumption केले होते कोणत्या polarization वर आपण काम करत आहोत विधार्थी TM TM Polarization ह्याच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड कोणती आहे विधार्थी Ez फक्त Ez बरोबर तर E हे प्रत्यक्षात फक्त Ez आहे आणि पुढे आपण असे नोटेशन केले होते कि आपण त्याला फाय सिम्बॉल ने संबोधले होते हा तोच variable आहे ज्याच्या बद्दल आपण प्रत्यके वेळास बघत होतो तर लक्ष्यात ठेवा हा एक 2D समस्या असल्यामुळे हा object z परिमाण म्हणजे z dimension मध्ये इन्फिनिटी पर्यन्त वाढेल तर मी एक पॉईंट इथे घेतला आणि दुसरा पॉईंट इथे घेतला अँड हा पॉईंट मी इथे नेतोय आणि मी हा पॉईंट हालवतोय आणि surface च्या शक्य तितक्या जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय मी surface च्या शक्य तितक्या जवळ घेतला तर मी हे विचारू शकतो कि ह्याची boundary conditions काय आहेत तर Etan1 साठी boundary conditions काय असू शकतील Boundary S वर Etan1Etan2 बद्दल तुम्ही काय सांगू शकतात Electric field फक्त z सोबत कोणत्या दिशेने आहे z ऍक्सिस वेक्टर हे surface ला स्पर्शिका आहे का तर कोणताहि पॉईंट कोणत्याही समांतर रेष हि surface ला स्पर्शिका आहे तर मग हे समीकरणाचे कश्यात रूपांतर होते विधार्थी Ez 1 एस वर 1 r′ 2 r′ आणि एस हे एक असे ठिकाण आहे जिथे मी हे integral करत आहे तर आता किती variables आहेत असे मी म्हणू शकतो तर हे दोन्ही घनरूप करण्यात आले आहे ज्याला मी फाय आर प्राईम असे म्हणू शकतो पण केवळ s वरती सगळीकडे नाही तर इथून पुढे मी एकाच variable मध्ये एकत्रित केले आहे तर आता असे दिसते कि माझ्या कडे तीन variables दोन समीकरणं आहे हे स्पष्ट आहे म्हणजे तुम्हाला आतापर्यन्त त्याचा अनुमान आला असेलच पुढचा प्रश्न मला variables कमी करण्यात मदत करेल चला तर आता दुसऱ्या boundary condition कडे म्हणजे Htan1 Htan2 कडे पाहुयात आता हे थोडेसे किचकट असणार आहे कारण मला आता चुंबकीय फील्ड कशी मिळणार चुंबकीय फील्डच्या स्पर्शिका घटका कडे जाण्याआधी मी आधी चुंबकीय फील्डचे समीकरण काढेल आणि मग त्याचे normal किंवा tangential घटक घेईल तर मग मला चुंबकीय फील्ड कशी मिळेल विधार्थी ∇× ∇× बरोबर तर आपल्या कडे आहे हे माझे मॅक्सवेल समीकरण आहे म्हणजे मला जर माहिती असेल तर मी शोधू शकतो बरोबर तर मी हे ø च्या स्वरूपात लिहू शकतो चला तर मग इथे आपण तसे लिहुयात माज्याकडे हे आहेत चे कोणते घटक आहेत Ex 0 Ey 0 and Ez 0 आणि ø हे r चे function असणार आहे जे x आणि y चे function आहे पण z चे नाही तर कोणता घटक इथे तग धरेल चला आपण ह्या घटका कडे पाहुयात तर हा ∂ϕ∂y असेल आणि हा −∂ϕ∂x असेल आणि z हा 0 शून्य आश्चर्य नाही मी सुरवात केली आहे एका वेक्टर ने जो z direction curl आहे ज्याचे मला xy plane मध्ये काही तरी मिळेल आणि ते माझे समीकरण आहे तर इथून मी असे म्हणू शकतो कि काय असू शकते हा jωμ0 ∂ϕ∂y −∂ϕ∂x 0 मला इथे म्हणजे स्टेप १ ला मॅग्नेटिक फील्ड मिळाली नंतर मला काय लागेल मला आता इथे स्पर्शिका घटक आणायचा आहे मला surface बद्दल काय माहित आहे surface वर चे माझ्या कडे काय दिलेले आहे विध्यार्थी नॉर्मल वेक्टर नॉर्मल वेक्टर तर गृहीत धरूयात कि मला नॉर्मल वेक्टर माहित आहे तर मी अश्या पद्धतीने लिहू शकतो Plane मधले कोणतेही वेक्टरचे मी नॉर्मल घटक आणि स्पर्शिका घटक मध्ये विभाजणी करू शकतो मी तसे करू शकतो तर त्याच्यावरून मी हे सांगू शकतो कि जो कि स्पर्शिकाच्या दिशेने म्हणजे असणार आहे मी असे लिहू शकतो मी फील्ड चे नॉर्मल घटक कसे लिहू शकतो आपण आणि चे डॉट प्रॉडक्ट घेऊयात ठीके तर ते आपण असे लिहू शकतो तर हा इथला जो टर्म आहे हा मला boundary वरती प्रस्थापित करावाच लागेल किंवा घ्यावाच लागेल हे थोडे से क्लिष्ट किंवा किचकट असेल पण मी इथे जे काही केले आहे ते म्हणजे स्पर्शिका फील्ड घेतलेली आहे मॅग्नेटिक फील्डच्या स्वरूपात आणि surface ला नॉर्मल आहे चला तर आपण ह्याची गणना करण्याचे प्रत्यन करूयात तर बघू आपण आता काय करायला पाहिजे आपण ह्याचे पर्यायी इथे घेऊ मग ते काय असेल पुढे नॉर्मल वेक्टर nxny0 असे लिहू इथला जो पहिला घटक आहे jωμ0 त्याला आपण बाहेर कॉमन म्हणून ठेऊ शकतो तर मग ते काय असणार आहे हि टर्म इथे घेऊयात तर आपल्याला इथे ∂ϕ∂y असे मिळते तर प्रथम आपण n ̂ लिहूया तर हे मला jw u0 हे देणार आहे अजून काय देईल ते एक dot product आहे जो इथे आहे आणि जो कि इथे आहे तर x घटकाचे गुणाकार x शी होईल y घटकाचे गुणाकार y शी होईल आणि 0 हा 0 च राहील तर हे scalar आहे बरोबर हे माझे हा nx∂ϕ∂y ny∂ϕ∂x आणि नंतर मी हे स्केलर घेत आहे आणि n च्या दिशेने प्रोजेक्ट करत आहे सगळ्यांना कळतंय मी जे सांगतोय ते तर त्याच घटकाचे nx आणि ny सोबत गुणाकार होईल तर जेव्हा मी nx चा भाग इथे लिहील आणि पूर्ण Htan चे x घटक इथे मला काय मिळेल तर हे कडून येत आहे

तर अपेक्षित रेषेवर मला x घटक किंवा y घटक आणि कोणतेच z घटक नाही असे काही वेक्टर मिळाले हेच आपल्याला अपेक्षित होते तर मी नेहमी हेच लिहीत आलोय कि तिथे n आहे म्हणजे ते एक युनिट वेक्टर आहे तर मग ते मला काय सांगतोय कोणत्याही समीकरणात तर इथे बघा ह्या दोन्ही टर्म्स कडे पहा ते कशेतरी ऐकत्रित करू शकतो जे असे असेल तर ते होते आणि बाकीच्या टर्मचे काय nx ny ∂ϕ∂x दुसऱ्या टर्मचे काय अजून हे आणि हे ∂ϕ∂x असे लिहू शकतो आणि मग आपल्याला काय भेटेल विध्यार्थी सर ते वजा वेळ १७ ५२ पाहणे ते वजाबाकी असेल बरोबर आणि nxny टर्म चे काय अजून देखील सरळ सरळ काही दिसत नाही म्हणून मी इथे काहीतरी कॉमन घेऊ शकतो आता इथे असे दिसत का पहिल्या टर्ममध्ये ny दोन्ही ठिकाणी आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये nx देखील दोन्ही टर्ममध्ये आहे बरोबर मी जर तुम्हाला विचारले कि ∇ϕ· काय आहे तर तुम्ही काय लिहाल चला आपण इथे असे लिहुयात तुम्ही जे लिहाल ते nx∂ϕ∂x ny∂ϕ∂y असे असेल ह्या समीकरणात मला तू टर्म सगळीकडे दिसतो का तू तिथे आहे बरोबर

शेवटचे बदल तर आता हे कसे दिसत आहे तिथे काहीतरी कॉमन आहे जे कि ∇ϕ · nˆ हे आहे ते dot product सारखे दिसते का म्हणजे ह्याचा नॉट a dot product म्हणून विचार करा तिथे टॅन आहे जर nˆ हा nx ny 0 असा आहे तर मग मी स्पर्शिका म्हणजे tangential फील्ड बद्दल काय म्हणू शकतो विध्यार्थी वजाबाकी − ny nx 0 ते एक स्पर्शिका म्हणजे tangential फील्ड आहेकारण त्यांच्या dot product कडे पहा त्याचा dot product काय आहे विध्यार्थी शून्य शून्य बरोबर तर ते स्पर्शिका म्हणजे tangential फील्ड आहे आता ह्याला आणि ह्या समीकरणाला पाहिल्या नंतर पुढे परत आपण ते सोपे करु शक्तो का ते आपण ∇ϕ · nˆ− ny nx 0 असे लिहू शकतो का जे कि ∇ϕ · nˆ ˆt हेच आहे विध्यार्थी H tangential आपण H tangential शोधत आहोत तर मला काय मिळाले मान्य आहे कि इथे येण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात काम करावं लागले पण हे फक्त वेक्टर क्रॉस प्रॉडक्ट डॉट प्रॉडक्ट अश्यांवर काम आहे आता आपण हे म्हणू शकतो कि हि जर tangential फील्ड आहे आणि ती boundary जवळ संरक्षित आहे तर ते आपल्याला काय सांगताय ते आपल्याला सांगताय कि एस वर ∇ϕ1 · ∇ϕ2 · हे असे आहे तर आपण जे काही केले ते मॅग्नेटिक फील्ड साठीच केले आपण मॅक्सवेलच्या समीकरणाने सुरवात केली होती ज्याच्यामुले ला च्या टर्म्स मध्ये व्यक्त करू शकलो तर मला h चे समीकरण मिळाले आणि जेव्हा ते मिळाले तेव्हा Htan चे समीकरण देखील काढण्याचा मी प्रत्यन केला मला हे ग्रॅड फाय आणि tangential फील्ड च्या टर्ममध्ये लिहिण्या साठी थोड्या प्रमाणात बीजगणित करावे लागलेजे कि मला पाहिजे होते आणि मी म्हणतो कि ते सामान पाहिजे ज्याच्यामुले मला हि boundary condition मिळाली तर अश्या प्रकारचे derivations पहिल्यांदा पहिल्या नंतर आपण थोडे से बिचकतो पण हे सगळी पुनरावृत्तीच आहे आणि boundary च्या प्रॉब्लेम बद्दल थोड्याश्या हुशारी ने पाहून थोडेशे बदल बघावे लागेल आणि इथे एक गोष्ट पहा कि जो पर्यन्त तुम्ही मला n सांगत नाही तू पर्यन्त आपण surface एकदम सामान्य ठेवलेला आहे मी हे करू शकतो काही विशेष नाही चौकोन किंवा गोलाकार boundary च पाहिजे असे काही नाही कोणतीही बॉऊन्ड्री चालेल तर हे अंतिम समीकरणाचे सेट आपल्याकडे आहे तर हे २ variables आणि २ समीकरणं आहेत तर हे कोणत्या प्रकाराचे integral समीकरण आहे असे आपल्याला वाटते आपण वेगवेगळ्या integral समीकरण बद्दल अभ्यास केला आहे हे थोडेसे वेगळे आहे fredholm किंवा volterra दिसते का Fredholm कारण inegral चे लिमिट माहित नाही त्याच्यामध्ये पहिले कि दुसरे आहे जे unknowns आहेत आतील किंवा बाहेरील आहे का integral sine च्या आत आहेत विध्यार्थी आत फक्त आत तर हे पहिल्या प्रकारचे आहे असे म्हणू शकतो पण ह्याच्या मध्ये फरक काय आहे तर माझ्याकडे २ variables आहेत खरेतर ते एक coupled पद्धतीचे समीकरणं आहेत ते 1 समीकरण 1 variable 2 समीकरणं 2 variables असे नाही ते Fredholm integral समीकरणाचे coupled सेटस आहेत आता आपण हे कसे सोडवू शकतो तसे पाहता ती फार मोठी गोष्ठ नाही कारण आत्ताच आपण त्याची पद्धत पहिली आहे आपण हे मागच्या प्रॉब्लेम मध्ये पहिले आहे तर सर्वप्रथम तुह्मी काय कराल एखादे समीकरण तुम्ही सोडू शकता काय करू शकता discretize करू शकता बरोबर नंतर पुढची महत्वाची निवड काय आहे मूळ किंवा बेसिक functions बरोबर बेसिक functions घेऊन मी त्या प्रणालीचे समीकरणं सोडवू शकतो आपण आत्तापर्यन्त जे भाग पहिले नाहीत ते म्हणजे हे काय आहे आणि हे काय आहे तर ते अजून दुसरे ग्रीनस Green स Function module आहे जे आपण पुढे बघणार आहोत हे समीकरणे आधीपेक्षा वेगळे का होते कारण तिथे coupled nature होते आणि boundary integrals देखील होत्या आधी आपण त्याचे वेगवेगळी विभागणी केली होती तर हे अंतिम समीकरणं आहेत हे सोडवल्यानंतर आपल्याला grad phi dot n hat phi 1 मिळते आणि हे सगळे हुयजेन्स सिद्धांत मध्ये जर घेतले तर मला हि फील्ड सर्वत्र मिळेल हि सर्वात मूळ संकल्पना आहे विध्यार्थी वेळ २५ ३० पाहणे त्यांना वेगळे म्हणजे करण्याची गरज नाही आपण ते लिनिअर सिस्टिम समीकरणे तयार करू शकतो आणि Ax b या पद्धतीने सोडवू शकतो ते काही फार फॅन्सी नाहीये फक्त discretizing आणि बेसिक Function निवडणे एवढाच करावं लागेल हे सर्व टर्म्स evaluate करण्यासाठी खुप सारे काम करावं लागेल मी तुम्हाला इथे एक सूचना देऊ शकतो कि काय आवाहन असणार आहे ह्या boundary लागत तुमचा variable कोणता आहे प्राईम कि unprimed विध्यार्थी Unprimed Unprimed बरोबर r r ला ते पॉईंट्स असतील ठीक आणि जेव्हा r r आहे तेव्हा g1 च्या डेफिनेशन ला बघा काय होते ते डेल्टा Function r r ला येऊन थांबतोय का तर तिथे सिंग्युलॅरिटी आहे तर ह्या सिंग्युलॅरिटीच्या उपस्थितीत आपल्याला ह्या integrals सोडवावे लागतील तर त्याच्यासाठी थोडे काळजीपूर्वक काम करावे लागेल बाकी सर्वे सोपे आहे आणि तुम्हाला ते समजेल आणि ते तुम्ही चांगली खोलात जाऊन सोडवाल